तर आम्ही शेवटी व्हीएलएसआय फिजिकल डिझाइनवरील या 12 व्या आठवड्याच्या कोर्सच्या शेवटी आलो आहोत तर गेल्या 12 आठवड्यांत आम्ही बरेच मुद्दे पाहिले आहेत व्हीएलएसआय फिजिकल डिझाइनवरील अनेक आस्पेक्टस आणि तेथे काही चाललेंजेस चा सामना केला आहे तर या शेवटच्या व्याख्यानात मी गेल्या 12 व्या आठवड्यात जे काही पाहिले आहे त्याचा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन तर आपण आतापर्यंत पाहिलेल्या कोर्सच्या एकूण कव्हरेजची समरी तर जर आपल्याला पहिल्या आठवड्यात आठवत असेल तर आम्ही डिझाइन ऑटोमेशनच्या काही मूलभूत संकल्पनांकडे पाहिले आहे आणि आम्ही एखाद्या डिझाइनचे रेप्रेसेंटेशन कसे करू शकतो तर आम्ही स्टॅंडर्ड सेल सेमिकस्ट्म फुल कस्टम इत्यादी विविध डिझाइन स्टाइल पाहिल्या कारण आम्ही वारंवार नमूद केले की व्हीएलएसआय फिजिकल डिझाइनमध्ये बर्याच स्टेप आहेत जे प्रत्यक्षात वापरल्या जाणार्या डिझाइन स्टाइलवर अत्यंत अवलंबून आहेत म्हणूनच उदाहरणार्थ आपण स्टॅंडर्ड सेल डिझाइन स्टाइल वापरली तर ती सर्वात प्रबल आहे काही वर्क्स अगदी सोप्या होतात कारण तुमची टोपोलॉजी किंवा तुमच्या सर्किट्सची रचना किंवा नियम नियमित होतात आणि आम्ही आवश्यक असलेल्या विविध स्टेप कडेही पाहतो फिजिकल ऑटोमेशन फॉलोव होते आता या दुसर्या आठवड्यात आम्ही VLSI फिजिकल डिझाइनसाठी आवश्यक असणा एनिसिअल स्टेप पाहिल्या जसे सर्किट पार्टीशनिंग ही पहिली पायरी होती ज्याबद्दल आपण बोललो होतो म्हणून जेव्हा जेव्हा एखादी मोठी डिझाइन लहान तुकड्यांमध्ये विभागली जाते तेव्हा या पार्टीशन साठी किंवा ब्लॉक साठी तात्पुरती फ्लोरप्लेन्स तयार करणे मग हे ब्लॉक कसे ठेवावेत याचा अर्थ अचूक आकार आणि आकारानंतर आणि पिनचे स्थान देखील निश्चित केले गेले आहे मग ते कसे ठेवायचे तर आम्ही या संदर्भातील विविध अल्गोरिदम पाहिले आणि आम्ही कोणते विशिष्ट अल्गोरिदम वापरावे या निर्णयावर परिणाम होऊ शकेल अशा या विशिष्ट डिझाइन स्टाइलशी संबंधित फरक देखील विचारात घेतला तर तिसऱ्या आठवड्यात आम्ही राउटिंग अल्गोरिदमबद्दल बोललो विशेषत आम्ही ग्रीडच्या राउटिंग समस्यांविषयी बोललो तर आम्ही लीस Lee's च्या अल्गोरिदम हॅडलॉक अल्गोरिदम विविध लाईन सर्च अल्गोरिदम आणि ग्लोबल रूटिंग समस्येबद्दल बोललो मग आम्ही त्यास विविध प्रकारच्या डेटा स्ट्रक्चर्सचे रेप्रेसेंटेशन कसे करू शकतो तसेच काही वापरलेल्या अल्गोरिदम चे चौथ्या आठवड्यात आम्ही तपशीलवार राउटिंग प्रॉब्लेम आणि विशेषतः चॅनेल राउटिंग अल्गोरिदमच्या विविध सोल्युशन कडे पाहिले आम्ही चर्चा केली आणि मग आम्ही क्लॉक च्या डिझाइनच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आणि त्यातील विविध वेळेच्या समस्यांविषयी चर्चा सुरू केली तर आम्ही आठवडा 5 मध्ये आपली चर्चा चालू ठेवली जिथे आपण क्लॉक नेटवर्क कसे डिझाइन करावे याबद्दल बोललो एच ट्री एक्स ट्री साधन पद्धती आणि मेडीन्स इत्यादी विविध क्लॉक मार्गांची डिझाइन आणि आम्ही क्लॉक च्या ट्री च्या डिझाइनच्या विविध पद्धतींकडे पाहिले आणि क्लॉक चे स्क्यू कमी करण्यासाठी ह्या प्रकारच्या संकरित पद्धतींचा अवलंब केला जातो कारण आपण असे म्हटले आहे की जेव्हा आपण क्लॉक चे नेटवर्क डिझाइन करता तेव्हा हे अत्यंत महत्वाचे आहे टर्मिनल पॉईंट्सपर्यंत जास्तीत जास्त क्लॉक कमी करणे आणि नक्कीच आपण पॉवर सप्लाय कनेक्शन पॉवर आणि ग्राउंड यांचे मार्गे कसे निवडावे याकडे देखील पाहिले मग आम्ही वेळ संबंधित प्रॉब्लेमकडे गेलो आठवडा 6 मध्ये आम्ही टाइमिंग क्लोजर समस्येच्या काही परिचयासह सुरुवात केली मग आम्ही वेळेच्या ऍनालिसिसच्या स्लॅक ऍनालिसिस शी संबंधित प्रॉब्लेम आणि गंभीर मार्ग कसे ओळखायचे या महत्त्वपूर्ण प्रकरणाबदल पाहिले आम्ही ज्या पथांना नकारात्मक स्लॅक्स आहेत ते आठवतो ज्यास ते डिझाइनमध्ये क्रिटिकल पथ मानले जातात अनावश्यक कंप्यूटेशन्स काढण्यासाठी खोटे मार्ग जेथे शक्य होते आणि शेवटी आम्ही वेळेवर चालणा प्लेसमेंट टेक्निक्स कडे पाहिले जे आम्ही ज्या प्लेसमेंट टेक्निक्सबद्दल पूर्वी बोललो होतो त्यातील रेफीनेमेन्ट आहेत अल्गोरिदममध्ये टाईमिंग प्रॉब्लम देखील एकत्रित केले जातात मग आम्ही वेळेनुसार चालविल्या जाणार्या राउटिंग टेक्निक्स बद्दल बोललो आणि त्यानंतर विविध फिजिकल सिंथेसिस टेक्निक्स अवलंबिले गेले जिथे आम्ही आमच्या नेटलिस्टमध्ये काही बदल करू शकू जेणेकरुन आवश्यक असलेल्या काही वेळेची आवश्यकता किंवा वेळ दुरुस्त्या पूर्ण करता येतील तर आम्ही गेट साइजिंग बफर सादर करणे नेटलिस्टची पुनर्रचना करणे आणि शेवटी आम्ही तथाकथित परफॉर्मन्स ड्राईव्ह डिझाइन फ्लोकडे पाहिले तर डिझाइनच्या विविध टप्प्यात या कार्यप्रदर्शनाशी संबंधित मुद्दे किंवा टायमिंग संबंधित समस्यांचा कसा समावेश केला जाऊ शकतो आणि त्यानंतर आम्ही वेळेच्या ऑप्टिमायझेशनच्या विविध पद्धतींकडे पाहिले तर आठव्या आठवड्यात आम्ही इंटरकनेक्टआणि लेआउट संबंधित मुद्द्यांकडे पाहिले जसे की आपण इंटरकनेक्ट कसे मॉडेल करतो तर या इंटरकनेक्शन लाइनच्या डिलेय चा अंदाज कसा घ्यावा म्हणून एल्मोर डिलेय मॉडेल तेथे आम्ही चर्चा केलेल्या लुम्पेडं आरसी मॉडेल्सचे अनेक मॉडेलस तर आम्ही डिझाइन रुल चेक आणि काही डिझाइन नियम लॅम्बडा आधारित डिझाइन नियमांबद्दल देखील बोललो आणि एकदा हे नियम तयार केले गेले की एखादे साधन ऑटोमॅटिकली कसे तपासू शकते की या डिझाइन नियमांचे पालन केले आहे की त्यांचे उल्लंघन झाले आहे आम्ही लेआउट कॉम्पॅक्शन टेक्निकस बद्दल बोललो जे विशेषत या डिझाइनच्या नियमांवर आधारित असतात तर हे काही फिंगर अडजस्टमेंट्स आहेत आम्ही लेआउट पूर्ण झाल्यानंतर आम्ही करतोत्या अगोदर जे करतो त्याला टेपआउट म्हणतो आम्ही लेआउट कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो डिझाइनचे नियम सॅटिसफाईड आहेत की नाही हे पाहण्याचा आम्ही काही डिझाइन रूल वायोलेशन नियमांचे उल्लंघन आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो या अशा प्रकारच्या पद्धती किंवा साधने आहेत ज्यांचा वापर आम्ही डिझाइनकडे एक अंतिम दृष्टीक्षेप करण्यासाठी करतो आणि काही उल्लंघन आढळल्यास तेथे आवश्यक असल्यास डिझाइन अड्जस्ट करतो आता पुढच्या आठवड्यांत आम्ही व्हीएलएसआय डिझाइनची आणखी एक महत्वाची बाजू पाहिली केवळ फिजिकल डिझाइनच नाही हा टेस्टिंग चा आस्पेक्ट आहे तर 9 व्या आठोवड्या दरम्यान आम्ही व्हीएलएसआय टेस्ट प्रॉब्लेम विशेषतः डिजिटल सर्किट डिझाइन आणि टेस्ट सादर केली डिजिटल सर्किट्सची टेस्ट घेताना आम्ही असे नमूद केले की या प्रक्रियेत फॉल्ट मॉडेलिंग कसे आवश्यक आहे एकवलेन्स आणि डॉमिनन्स यासारख्या संकल्पनांचा वापर करून फॉल्ट ची संख्या कमी कशी करावी हे आम्ही नमूद केले त्यानंतर आम्ही काही फॉल्ट सिम्युलेशन अल्गोरिदम पाहिले जे टेस्ट इंजिनिअर साठी एक अतिशय उपयुक्त साधन आहे आम्ही पॅरेलेले डिडक्टिव्ह आणि कॉंकॅरेन्ट सारख्या काही अल्गोरिदम पाहिले आठवड्या 10 दरम्यान आम्ही टेस्ट वर आमच्या चर्चेचा अभ्यास चालू ठेवला आणि टेस्ट पॅटर्न पिढीच्या काही मूलभूत संकल्पनांकडे नजर टाकली आणि मग आम्ही टेस्टिबिलिटी टेक्निक्स साठी डिझाइनकडे विशेषतः स्कॅन पाथ पद्धतीकडे पाहिले आम्ही बाउंड्री स्कॅनच्या स्टँडर्ड्स पैकी एक स्टँडर्ड् पाहिले आणि शेवटी स्वत ची टेस्ट टेक्निक तयार केले जिथे आपणस स्वत ची टेस्ट घेता येईल अशा सर्किटची डिझाइन करू शकतो तर आठवड्या 11 च्या दरम्यान आम्ही लो पॉवर व्हीएलएसआय डिझाइनच्या काही बाबींकडे पाहिले जे सध्याच्या व्हीएलएसआय डिझाइनमध्येही खूप महत्वाचे आहे म्हणून आम्ही पॉवर डायनॅमिक पॉवर स्टॅटिक पॉवर लिकेज पॉवर चे विविध सौर्स च्या बेसिक टेक्निक कडे पाहिले आम्ही पॉवर लो करण्याच्या काही बेसिक टेक्निककडे पाहिले आम्ही गेटच्या लेव्हल वरील काही टेक्निक देखील पहिल्या ते आपण कसे तयार करू शकतो काही बदल जेणेकरून पॉवर कपात शक्य होईल आणि या शेवटच्या आठवड्यात आम्ही काही आर्किटेक्चर लेव्हल टेक्निक आणि काही अल्गोरिदम लेव्हलची टेक्निक देखील पाहिली जिथे आपण उच्च लेव्हलवर देखील पाहिले आहे की आम्ही काही टेक्निक चे अनुसरण करू शकतो की जेव्हा आपण शेवटी लेआउट लेव्हलवर आमचे डिझाइन सिनेस्थेसिस करतो तेव्हा पॉवर डिसिपॅशन काही महत्त्वपूर्ण सेविंग प्रदान करणे शक्य होते आता याव्यतिरिक्त काही सुप्लिमेंटरी मटेरियल उपलब्ध करुन दिली जाईल ही पूरक सामग्री प्रत्यक्षात काही व्यावसायिक सीएडी टूल वर फिजिकल डिझाइन ऑटोमेशन प्रक्रियेचे काही प्रदर्शन प्रदान करते तर आम्ही येथे कॅडन्स सारख्या काही व्यावसायिक सीएडी टूलकडे विशेषतः पाहिले आहे आम्ही डिझाइनच्या प्रवाहाकडे काही इम्फासिस देऊन फिजिकल डिझाइन प्रक्रियेवर विशिष्ट जोर दिला आणि बॅकएंड डिझाइनवर देखील जोर दिला आणि स्टॅटिक वेळेचे ऍनालिसिस आणि संबंधित विषयांवर देखील विशेष जोर दिला तर कंमेर्सिल सीएडी टूल चा हा एक्सपोजर नक्कीच आपल्याला या सीएडी टूलचा कसा वापर करावा हे शिकवण्याकरिता नाही तर त्याऐवजी आपल्याला ही टूल कशी दिसतात याची कल्पना किंवा फ्लावर देण्यासाठी परंतु अर्थात आपण शिकू इच्छित असल्यास किंवा या टूल वर प्रभुत्व मिळवा आपण प्रारंभ करण्यासाठी हे पइन्ट्रोड्युक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेशन व्याख्याने वापरू शकता जेथे अशा प्रकारचे टूल उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश मिळू शकता डिझाइन व बाकी टुल्स प्रत्यक्षात कशी वापरली गेली आहेत ते पहा म्हणूनच एकदा आम्ही या टुल्स चा वापर केल्या नंतरच आपणास त्याच्या कॅपॅबिलिटी ची माहिती मिळेल पॉसिबल कॅपॅबिलिटी बद्दल माहिती समजेल कारण यापैकी बहुतेक साधने खूपच कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि हग आहेत या सर्व बाबींचा समावेश करणे शक्य नाही तर ही पूरक सामग्री होती आणि येथे मी व्हीएलएसआय डिझाइन ऑटोमेशन संदर्भित काही मुख्य रेफरन्सचा उल्लेख केला आम्ही रेफरन्स 1 आणि 2 आणि रेफरन्स 4 चा वापर केला आणि टेस्ट साठी आम्ही रेफरन्स 3 वापरतो पण अर्थातच आपणास हे समजू शकते की आजकाल इंटरनेटवर असे बरेच रेफरन्स उपलब्ध आहेत आपली इंटरनेटकडे एक नजर असू शकते तेथे बरेच अधिक साहित्य आपल्याला उपलब्ध आहे तर मी सांगतो मी केवळ मर्यादित रेफरन्स चा उल्लेख करुन आणि यापलीकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे सांगून मी तुम्हाला मर्यादित करू इच्छित नाही मी म्हणालो की हे फक्त रेफरन्स साठी आहेत बरेच कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि अपडेटेड मटेरियल आहे आणि ते इंटरनेटवर वेबवर उपलब्ध आहेत कृपया वेबला भेट द्या आपणास समजून घ्यायचे आणि शिकू इच्छित असलेल्या विषयांद्वारे शोधा आणि त्या विषयांमध्ये आपल्याला अधिक खोलवर माहिती मिळेल त्याद्वारे जायचे आहे या कोर्सचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या विषयातील एक्स्पर्ट बनविणे नाही केवळ आपल्याला अस्तित्त्वात असलेल्या काही चॅलेंजेस बद्दल जागरूक करणे आहे ही फक्त आइसबर्ग टीप आहे जर आपल्याला खरोखरच इंटरेस्ट असेल तर आपल्याला अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे या विषयांच्या सखोलतेत जा शक्यतो सीएडी टुल्स वापरायला शिका कारण तिथेच आपण प्रत्यक्षात या डिझाइन ऑटोमेशनचा सराव करत आहात आणि माझा विश्वास आहे की या क्षेत्रात आपण म्हणू शकता की आपण एक चांगले इंजिनिअर किंवा एक्स्पर्ट होऊ शकता म्हणूनच आम्ही या कोर्सच्या शेवटी आलो आहोत आणि या कोर्समध्ये प्रवेश केल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि मला आशा आहे की हा कोर्स तुम्हाला शैक्षणिक किंवा व्यावसायिकदृष्ट्या किंवा अन्यथा काही प्रमाणात मदत करीत असेल आणि आपण उपलब्ध असलेल्या चर्चा फोरमवर या कोर्ससंबंधित आपला काही फीडबॅक प्रदान करू शकत असल्यास खरोखरच त्याचे कौतुक करतो जे आमच्यासाठी खरोखर उपयुक्त ठरेल जेणेकरुन आम्ही या कोर्सच्या काही भागाच्या अपडेटेड भागामध्ये सुधारणा करू किंवा भविष्यात काही सुधारणा करू जर आपण भविष्यात पुन्हा हा कोर्स चालविण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा एकदा धन्यवाद